तर मी हे स्पष्ट करतो तर यामुळे आता पुढचा प्रश्न असा येतो कि प्रत्यक्षात मी याची अंमलबजावणी एफडीटीडी मध्ये कशी करू शकतो ओके तर आता आपण परत एक निश्चित उदाहरणकेस घेऊ हि माझी बाउंडरी आहे आणि मी तुम्हाला एक यी सेल दाखवत आहे ओके तर याला जरा मोठे करूया तर हि बाउंडरी अगदी बरोबर आहे याचा अर्थ असा कि या बाउंडरी पुढे दुसरे काहीच नाहीये आणि मी एक साधी द्विमितीय टी एम पोलरायझेशन केस घेतो ओके आणि मला काय करायचे आहे तर विद्युत फील्ड चा कोणता घटक आपण आयडेंटिटिज ना लावायचा आहे कि जे बाउंडरी इवाय वरचे फील्ड आहे बरोबर तर इवाय हे बाउंडरी वर असलेले व्हेरिएबल आहे त्यामुळे मला इवाय वर बाउंडरी कंडिशन लागू करावी लागेल ओके तर आपल्याला हे एफडीटीडी ला लागू करायचे आहे ओके तर आता तुम्हाला यातले आव्हान दिसून येईल विद्यार्थी Ey हि बाउंडरी ला टॅंजंट आहे Ey हि बाउंडरी ला टॅंजंट आहे पण कल्पना करा कि एक प्लेन उजव्या बाउंडरी कडे प्रवास करत आहे के व्हेक्टर्स भिंतीला लंब होणार आहेत पण विद्युत फील्ड कुठे होते विद्युत फील्ड हे ट्रान्सवर्स आहे बरोबर सातत्याने ट्रान्सवर्स आहे बरोबर तुम्ही हे कसे कराल बघा तुम्ही काय करायचा प्रयत्न करत आहात तुम्ही हि कंडिशन इथे कोणत्या बिंदू वर लागू करण्याचा प्रयत्न करत आहात

तर तिथे स्पेस डेरीवेटीव्ह आणि टाइम डेरीवेटीव्ह आहेत मी फायनाईट डिफरन्सेस ने स्पेस डेरीवेटीव्ह कसे काय काढू शकतो मी ते करू शकतो का तर एक शक्यता अशी आहे कि मी सेन्टर डिफरन्स ऐवजी बॅकवर्ड डिफरन्स घेऊ शकतो सेन्टर डिफरन्स हा काही उजव्या आणि काही डाव्या मूल्यांवर अवलंबून असतो आणि या दोन्हींची वजाबाकी करतो इथे मी तसे करू शकत नाही कारण हा डोमेन चा शेवट आहे याच्या उजवी कडे काहीच नाहीये त्यामुळे मी सेन्टर डिफरन्स काढू शकत नाही तर एक शक्यता अशी आहे कि मी स्पेस मध्ये बॅकवर्ड डिफरन्स घेऊ शकतो आणि त्याच वेळी मी टाइम मध्ये सेन्टर डिफरन्स करू शकतो बरोबर पण बॅकवर्ड डिफरन्स चा तोटा असा आहे कि त्यामुळे त्रुटीएरर वाढतात या बाउंडरी कंडिशन मुळे त्रुटीएरर येतात त्यामुळे माझ्या फायनाईट डिफरन्सेस च्या अपूर्णअयोग्य पद्धती मुळे अजूनच जास्त त्रुटीएरर मिळतील त्यामुळे मी बॅकवर्ड डिफरन्स करू शकतो पण त्रुटीएरर वाढेल ओके त्यामुळे आपण एक तडजोड करू आणि सेन्टर डिफरन्सेस चा वापर करु पण मी डिफरन्सेस करू शकत नाही कारण या बाउंडरी च्या उजव्या बाजूला काहीही नाहीये तर आता मी सेन्टर डिफरन्सेस लागू करतो पण हे बाउंडरी च्या अर्धा सेल आत मध्ये लागू करतो उदाहरणार्थ या एक्स झेड स्थानावर तर आता मी हि बाउंडरी कंडिशन तांत्रिकदृष्ट्या लागू करतो हि बाउंडरी वर असली पाहिजे पण तसे करण्यात बॅकवर्ड डिफरन्स ची समस्या आहे तर आता मी हि बाउंडरी कंडिशन सेल च्या शेवटी न लावता त्याच्या मध्य भागी लागू करतो आता मला उजव्या आणि डाव्या बाजूची मूल्ये मिळाली आहेत तर आता मी डिफरन्स करू शकतो तर तो एक तडजोडीचा उपाय आहे आणि तो काही सुवर्ण नियम नाही कि जो तुम्ही वापरलाच पाहिजे जर तुम्हाला करायचेच असेल तर तुम्ही बॅकवर्ड डिफरन्स पण करू शकता दोन्ही मध्ये त्रुटीएरर च्या रूपातील ट्रेडऑफ आहे तुम्हाला Ey चे मूल्य अपडेट करावे लागेल तर हि एफडीटीडी ची संपूर्ण अंमलबजावणी म्हणजे मी बाउंडरी कशी अपडेट करतो तर आपण याच मुद्द्यावर येण्याचा प्रयत्न करत होतो विद्यार्थी बॅकवर्ड हा तर मला काय म्हणायचे आहे ते मी सांगतो तर लागू करण्या करण्यासाठीची ती पहिली टर्म आहे बरोबर याची अंमलबजावणी मी कशी करू शकतो तर मी असे म्हणतोय कि मी बॅकवर्ड डिफरन्स घेण्या ऐवजी सेन्टर डिफरन्स घेतोय सेन्टर डिफरन्स मी फक्त आधीच माहित असलेल्या मूल्यां मध्येच घेऊ शकतो बरोबर त्यामुळे डावी कडे आणि उजवी कडे या दोघांची वजाबाकी करा पण मी काय करतो तर मी दोन टाइम इंस्टन्सेस ची सरासरी घेतो तर मी फायनाईट डिफरन्स हा फक्त टाइम इंस्टन्स एन वर घेणार नाहीये तर एन १ पण घेणार आहे आणि हि त्रुटीएरर कमी करण्यासाठी मी यांची सरासरी घेतो कारण मी ती सेल च्या मध्यावर लागू करतोय बाउंडरी वर नाही तर मला हि त्रुटीएरर कमी करायची आहे म्हणून मी सरासरी घेतो त्यामुळे इथे यांची सरासरी होणार आहे तर या दोन्ही एक्स्प्रेशनस चे इथे सेल च्या मध्यावर होत असलेले मूल्यमापन सर्वात अचूक आहे बरोबर सेल च्या मध्यावर पहिले स्पष्टपणे आणि दुसरे सुद्धा बरोबर आहे मी काही गोष्टींची सरासरी इथून आणि काहींची इथून घेत आहे त्यामुळे ते सेल च्या मध्यावर सर्वात जास्त अचूक आहे तर हा त्या तडजोडीचा अर्थ आहे मी सेन्टर डिफरन्स करतोय मी त्याचा सेन्टर डिफरन्स असा अर्थ लावतोय पण हि सरासरी केल्या मुळे ते बाउंडरी च्या अर्धा सेल आत लागू होतेय तर फायदा सेकंड ऑर्डर साठी अचूक होता बरोबर कारण हा सेन्टर डिफरन्स आहे ओके तर हे आपण बाउंडरी कंडिशन मध्ये घालणार आहोत आणि कुठल्या प्रकारची अंमलबजावणी ज्यामुळे आपल्याला अपडेट समीकरणाची ऑर्डर हवी आहे बरोबर तर आपण काय करू विद्यार्थी हा सेन्टर डिफरन्स आहे हा सेन्टर डिफरन्स आहे सेन्टर डिफरन्स सेकंड ऑर्डर साठी अचूक आहे आणि फ़ॉरवर्ड डिफरन्स किंवा बॅकवर्ड डिफरन्स फक्त फर्स्ट ऑर्डर साठी अचूक आहे तो त्रुटीएरर ची पॉवर आहे आपण हे सुरवातीला फायनाईट डिफरन्स वेळी केले आहे ओके तर आता पण काय करायचे आपण हे प्रत्येक एक्स्प्रेशन घेऊ तर मी हे घेतो आणि इथे सब्स्टिटूट करतो बरोबर आणि त्यामुळे मला काय मिळेल त्यामुळे मला एखादे अपडेट समीकरण मिळेल बरोबर या विविध टर्म्स पैकी कोणती टर्म मला अपडेट करावी लागेल जी मला माहित नाही म्हणजे मला इतर सर्व माहित आहे डोमेन मध्ये माझे नेहमीचे एफडीटीडी अपडेट समीकरण आहे ज्या साठी माझ्या कडे अजून अपडेट समीकरण नाही Ey बाउंडरी वर आहे बरोबर त्यामुळे हे ओके आहे तर सब्स्टिटूट केल्यामुळे मला काय मिळेल तर मी लिहीन ते खूप साधे आहे बरोबर तिथे किती ४ टर्म्स आणि ४ टर्म्स ८ टर्म्स आहेत बरोबर तर की काय असेल तुम्हाला हवी असलेली टर्म डाव्या बाजूला ठेवा बाकी सगळे डाव्या बाजूला सरकवा ओके तर मी आता अंतिम एक्स्प्रेशन लिहितो तर एक गॅमा टर्म आहे जी बरेच कॉन्स्टंट्स कॅप्चर करते मी फक्त अंतिम एक्स्प्रेशन लिहितो आणि मग तुम्हाला हे काय आहे ते सांगतो विद्यार्थी आम्ही जेव्हा विचारात घेऊ मी ला शोधत आहे हो मला हेच हवे आहे कारण हा बाउंडरी वर आहे हा माझा नेहमीच मापदंड आहे

तर हे एक स्पेस आणि टाइम मधील वेगवेगळ्या स्थानांवरच्या केवळ इ वाईज च्यादृष्टीने अपडेट समीकरण आहे बरोबर तर हे मिळवण्या साठी मला इथे याच बिंदू वर हे हवे आहे बरोबर तर हा स्पेस मधला तोच बिंदू आहे आत्ताची वेळ अपडेट करण्या साठी मला आधीच्या वेळी बाउंडरी वर असलेले विद्युत फील्ड माहित असणे गरजेचे आहे फरक बरोबर तर हा फरक केवळ एन आणि एन १ n 1 या दोघांमधला आहे बाकीचे कसे अपडेट होणार ते आतल्या बाजूला आहेत बरोबर आय १ तर हे नेहमीच्या अपडेट समीकरणांवरूनच आहे ओके तर आपण हे कसे अपडेट करू शकतो यासाठी इथे एक लहानशी युक्ती आहे म्हणजे मला सुरवात करण्यासाठी हे आधीच्या वेळी माहित असेल तरच मी ते भविष्यात अपडेट समीकरणा साठी वापरू शकतो तर मग या समस्येचा उपाय काय हे मला सुरवातीलाच कसे कळेल तर समस्या अशी आहे कि एखाद्या वेळचे बाउंडरी वरचे फील्ड कळण्या साठी मला त्या फील्ड चे बाउंडरी वरचे आधीचे मूल्य माहित असणे गरजेचे आहे तर मला ते सिम्युलेशन च्या अगदी सुरवातीला कसे समजेल विद्यार्थी शून्य शून्य बरोबर तर विशेषतः काय झाले आहे कि असे म्हणू कि माझे कॉम्पुटेशनल डोमेन हे इथे आहे इथे हा एक अँटेना आहे इथे एक ऑब्जेक्ट आहे टी 0 वर कोणतेच फील्ड बाउंडरी पर्यंत पोचलेले नाही बरोबर आपण वेळेवर पुढे सरकत आहोत तर फील्ड हळू हळू बाउंडरी ला धडकेल आणि मग ते बाहेरच्या दिशेने प्रवास करत आहे तर टी 0 या वेळेवर मी बाउंडरी वरचे इ वाईज हे अगदी सुरक्षितपणे शून्य ला सेट करू शकतो बरोबर तर सेट करा फील्ड वरच्या सुरवातीच्या कंडिशन्स मी शून्य ला सेट करू शकतो म्हणजे हा एक खास मार्ग आहे तुमच्या कडे जर विशिष्ट कारण असेल तर तुम्ही इतर कोणत्याही मूल्याला सेट करू शकता पण जर मी माझा सोअर्स टी0 ला सुरु केला तर अर्थातच फील्ड अजून पर्यंत कुठेच पोचलेले नाही मी सगळेच शून्यला सेट करेन तर जेव्हा तुम्ही हे कॅल्क्युलेशन्स कराल तेव्हा तुम्ही प्रत्येक क्षणावरच्या फील्ड व्हॅल्यूज साठवू शकता तुम्हाला असे दिसेल कि फील्ड हे कोणत्या तरी दिशेने बाहेरच्या बाजूने खूप सुंदर रीतीने प्रवास करत आहे तर तुम्हाला दिसू शकेल कि अनेक स्क्याट्रिंग्स झालेले आहेत आणि ते शेवटी तुमच्या एफइएम आणि इंटिग्रल समीकरणांमध्ये स्थिर स्थिती ला जाऊन पोहोचेल तुम्हाला ते सौन्दर्य दिसणार नाही तुम्हाला फक्त अंतिम स्थिर स्थिती चे उत्तर मिळेल आणि ते बऱ्याच केसेस मध्ये वाजवी आहे तर आपण काय शिकलो अबसॉरबिन्ग बाउंडरी कंडिशन कशा घ्यायच्या आणि त्या एफडीटीडी मध्ये कशा वापरायच्या आणि त्या साठी आपल्याला अगदी सुरवातीच्या कंडिशन ची काळजी घेणे गरजेचे आहे बरोबर तर हे समजले असेल तर तर आता या मोड्युल चा आपल्याला निष्कर्ष काढावा लागेल मी उच्च ऑर्डर साठीची अचूक बाउंडरी कंडिशन काढण्यासाठी चा फक्त एक साधा मार्ग सांगेन ओके तर पण पहिल्यांदा लागू केलेली बाउंडरी कंडिशन कोणती होती हि फर्स्ट ऑर्डर ए बी सी होती समजा मला रिफ्लेक्शन हे फक्त एकाच कोना वर नाही तर दोन कोनांवर शून्य हवे आहे तर या एक्स्प्रेशन सोबत खेळण्यासाठी ची की म्हणजे मी काय लागू करतोय तर सामान्यतः हे दोन्ही मी फक्त एक्स्प्रेशन लिहीन आणि हेच अचूकबरोबर एक्स्प्रेशन का आहे यावर आपण नंतर काम करू शकतो आणि दुसरे जे सेकंड ऑर्डर आहे त्या दोन टर्म्स अशा असतील आपण यांची प्रत्यक्षात अंमलबाजवणी या विषयात करणार नाहीये पण मला तुम्हाला फक्त उच्च स्तरीय कल्पना द्यायची आहे तर तुम्ही हे वापरून तसेच विश्लेषण करू शकाल जे तरंग नॉन नॉर्मल दिशेने प्रवास करत असताना आपण केले आणि रिफ्लेक्शन कॉइफिसिएंट शोधा तुमच्या असे लक्षात येईल कि जर मी इथे रिफ्लेक्शन कॉइफिसिएंट चा यांच्या विरुद्ध आलेख काढला तर तो असा निरर्थक होईल ओके याना हिग्डन बाउंडरी कंडिशन्स म्हणतात या शास्त्रज्ञा च्या कार्यावरून तर इथे आपण उच्च ऑर्डर ची चर्चा संपवू म्हणजे मला म्हणायचेय कि फर्स्ट ऑर्डर ए बी सी ची अंमलबजावणी कशी करायची आणि उच्च स्तरावर काय अपेक्षित आहे याची फक्त कल्पना